आपण पाठ क्र 23 मॅनॅजिंग सर्विस डिलिव्हरी चॅनेल म्हणजे सेवा वितरण व्यवस्था पाहणार आहोत त्याचे दोन भाग आहेत किरकोळ व्यवसायाचे स्थान व्यवस्थापन आणि इलेक्ट्रॉनिक चॅनेल मार्फत होणाऱ्या सेवा विक्रीच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन सुरुवातीला आपण आपल्या कंपनीच्या आउटलेट द्वारे आपल्या ग्राहकांना सेवा देऊ शकतो आपण दूरस्थ शिक्षण आणि कर सल्ला यासारख्या माहितीवर आधारित सेवा देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक चॅनेल वापरू शकतो तथापि आपला व्यवसाय वाढविण्याकरिता सेवा वितरित करनाऱ्या इतर सहकाऱ्यांची मदत घेऊ शकतो आपण आपल्या सेवा जसे कि तिकीट विक्री विकण्यासाठी एजंट्स ची मदत घेऊ शकतो आपण आपल्या व्यवसायाच्या भविष्यकालीन शक्यता म्हणजे संभाव्य ग्राहक आणण्यासाठी दलालाची मदत घेऊ शकतो तसेच आपण आपल्या ब्रॅण्ड च्या सेवा ग्राहकांना पुरवण्यासाठी फ्रँचायझी ची मदत घेऊ शकतो आपण नेहमी कंपनीच्या मालकीच्या आउटलेटलाच प्राधान्य देतो कारण आपण तेथील व्यवस्था आणि गुणवत्ता नियंत्रित करू शकतो ग्राहकांच्या बदलणाऱ्या गरजांची प्राथमिक माहित आपल्याला तात्काळ मिळते व त्यानुसार आपण आपल्या सेवेत सुधारणा करू शकतो किंवा बदलू शकतो आपण आपल्या ग्राहकांना ओळखू शकतो आणि त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करू शकतो आपल्या किरकोळ दुकानांचे स्थान हा एक महत्त्वाचा निर्णय आहे जो आपण पुढील भागात विस्तारित स्वरूपात पाहणार आहोत काही कालावधीनंतर एकदाका आपल्या व्यवसायाबाबतच्या यशस्वी संकल्पना आणि त्याचे प्रारूप सुनिश्चित झाले कि आपण फ्रँचायझी धारकाला गुंतवणूक करायला लावून आपल्या ब्रँडच्या सेवा नवीन बाजारपेठेत विकण्यातील धोका त्याला घ्यायला लावतो व त्यावेळेस आपण फ्रँचायझी धारकांकडून परवाना शुल्क कमवू शकतो तथापिआपल्याला फ्रँचायझीद्वारे व्यवसाय करताना असणाऱ्या आव्हानाचे देखील व्यवस्थापन करावे लागते ज्यामध्ये सेवेच्या दर्जावर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनावरील नियंत्रणाचा अभाव भूमिके मधील संदिग्धता फ्रँचायझी धारकांसोबतच्या वादाचे मोठया प्रमाणावर होणारे सार्वत्रिकरण आणि ग्राहका संबंधी प्राथमिक स्वरूपात माहिती व त्यांच्या बदलत्या गरजांबाबतच्या माहितीचा अभाव या सर्वांचा समावेश होतो एकदा फ्रँचायझी धारक व्यवसाय चालवण्यासाठी स्थिर झाला कि त्याला सेवेची गुणवत्ता आणि स्वरूप यांच्यातील सातत्य कायम ठेवावे लागते त्याकरिता आपल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध प्रशिक्षण आणि विकासासाठी पाठवावे लागते आणि जाहिरातीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो सहसा वाद हा परवाना शुल्क देण्याबाबत आणि त्याच ब्रँडच्या इतर फ्रँचायझींनी धारकांनी त्यांच्या बाजारपेठेवर केलेल्या अतिक्रमणाबाबत उद्भवत असतात एजंट आणि दलाल आपल्याला व्यवसायात मदत करू शकतात कारण ते आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे स्थानिक बाजारपेठांच्या संपर्कात असतात उदाहरणार्थ मोठ्या संख्येने टॅक्सी चालक ग्राहकांना हॉटेलमध्ये आणण्यासाठी दलाल म्हणून दुहेरी कमाई करू शकतात त्याचप्रमाणे अनेक एजंट आपल्या सेवा ग्राहकांच्या घराजवळील दुकानांमधून अगदी कमी खर्चात विकतात आणि जर आपण त्याच सेवा आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत विकल्या तर आपल्याला मोठ्या खर्चास सामोरे जावे लागेल तथापि यामधील तोटा हा आहे की सहसा हे एजंट आणि दलाल आपल्या स्पर्धकासाठी देखील काम करतात आणि आपल्याला आपल्या सेवा ग्राहकांना वाजवी किंमतीमध्ये देऊन त्या सेवांच्या वेगळेपणाचे विशेष मूल्य प्रदान करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात जर ग्राहकांकडे इंटरनेट व्यवस्था उपलब्ध असेल तर हे सेवा वितरणाचे सर्वात स्वस्त माध्यम आहे इंटरनेट हे आपल्या ग्राहकांसाठी देखील फायदेशीर आहे कारण त्यामुळे प्रवासाच्या वेळेत कपात होऊन ग्राहकांकरिता लवचिकताआणि सुविधेमध्ये वाढ होते ज्यामुळे सेवेची ऊर्जेची आणि संसाधनाची देखील बचत होते अश्याप्रकारे जरी आपण आपल्या ग्राहकांचा अभिप्राय त्वरित प्राप्त करू शकलो तरी आपल्याला प्राथमिक स्वरूपात ग्राहकांशी होणाऱ्या थेट संवादाला मुकावे लागेल आणि ग्राहक इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आपल्या सर्व स्पर्धकांपर्यंत पोहचू शकतात शिवाय इलेक्ट्रॉनिक वितरण व्यवस्था एजंट दलाल आणि फ्रँचायझी धारकांच्या हितांशी विरोधाभास करतात आणि एकाच वेळी सर्व व्यवसायासाठी न्याय्य असा निर्णय घ्यावा लागेल इलेक्ट्रॉनिक वितरण व्यवस्थेची दुसरी चिंता म्हणजे इलेक्ट्रॉनिक सेवेची गुणवत्ता कायम राखणे ज्यावर आपण पुढील भागात चर्चा करू आता आपण आपले लक्ष वितरण संघर्षाच्या व्यवस्थापनाकडे वळवूया आपल्या सेवा आउटलेटच्या स्थानासंदर्भातील निर्णय महत्त्वपूर्ण आहे कारण तो निर्णय आपल्या दुकानाला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या आणि मालमत्ता खर्च आणि कर्मचारी तसेच वस्तूंच्या वाहतुकीची खर्च निश्चित करतो आपले सर्व्हिस आउटलेट शहरामधे असणाऱ्या जागेवर प्रस्थपित झालेले असावे आणि वरील सर्व ठिकाणांबाबत आपल्याला निर्णय घ्यावा लागतो शहराबाबतचा निर्णय हा तेथील लोकसंख्या आपल्या सेवांसाठी असलेली त्यांची मागणी आणि त्यांची खरेदीची क्षमता यांचा विचार करून घेतला जातो जागेसंबंधी निर्णय घेताना ग्राहकांच्या खरेदीकरिता असलेल्या अनेक व्यवसायिक केंद्रांच्या आकर्षणाबाबत विचार करावा लागतो परिसरात अस्तित्वात असलेल्या स्पर्धेचे स्वरूप शहराच्या प्रसाराची दिशा विभागवार निर्बंध प्रवेश रस्त्यांची उपलब्धता आउटलेट आणि पार्किंग च्या सुविधेची दृश्यता व्यावसायिक केंद्र हे मध्यवर्ती दुय्यम किंवा नजीकच्या प्रकारात असतात मध्यवर्ती व्यावसायिक केंद्रामध्ये जागेचा किराया बऱ्यापैकी जास्त असतो आणि योग्य पार्किंगची जागा ही एक समस्या तेथे असू शकते दुय्यम व्यवसाय केंद्रामधील व्यापारी क्षेत्र कमी प्रमाणात असते म्हणजे त्या केंद्रातील व्यवसाय कमी लोकसंख्येला सेवा पुरवीत असतात तथापि मध्यवर्ती व्यवसाय केंद्राचे गैरफ़ायदे तेथे नसतात नजीकची व्यवसाय केंद्रे केवळ छोट्या व्यवसायीकाना पूरक असतात जे फक्त शेजारच्या ग्राहकांना सेवा पुरवू शकतात व्यावसायिक केंद्रामध्ये असल्याशिवाय आपले आउटलेट हे एक स्वत्रंत्रपणे चालू असलेले किंवा पेट्रोल पंप सारखे एकाकीपणे चालू असलेले दुकान वाटू शकते किंवा वैयक्तिक संपत्ती सारखा जतन केलेला बाजारपेठेतील एकवेगळा हिस्सा आहे असे वाटते जरी एकाकी असलेल्या दुकानास आजूबाजूची स्पर्धा नसेल तरी ग्राहकांनी आपल्या घराबाहेर येत आपल्या दुकानांमध्ये यावे म्हणून आपल्याला जाहिरातीत गुंतवणूक करावी लागेल इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे साधारणपणे ग्राहक देखील एका सेवेच्या खरेदीकरिता दूर अंतराचा प्रवास करणे पसंद करत नाहीत शॉपिंग सेंटर हे आधुनिक व्यवस्थापन आणि दृष्टीकोनानुसार चालतात आणि जर आपली सेवा आधुनिक काळातील चलनानुसार असेल आणि चालनानुसार खरेदि करणाऱ्या ग्राहकांशी ते बरोबर जुळते आता आपण किरकोळ व्यवसायाची स्थाननिश्चिती पर्यंत आलो आहोत प्राध्यापक नाकानिशी आणि कूपर यांनी 2007 मध्ये असे लिहिले होते की गुणाकाराच्या स्पर्धात्मक परस्पर संवादाचे मॉडेल वापरून विविध गुणधर्माचा समावेश असलेल्या आणि विशिष्ठ मूल्य असलेल्या वस्तूची निवड करण्याची ग्राहकांची संभाव्यता मोजता येते याकरिता १९५९ मध्ये प्रोफेसर ड्युकेन आर लूस यांनी सादर केलेल्या लुस चॉईस अक्सिओम चे सूत्र वापरले जाते हे मॉडेल विशिष्ठ दुकानांमधून सेवांची खरेदी करत असताना ग्राहक वापरत असलेल्या विविध निकषांची काळजी घेते या सर्वांचा समावेश दुकानाच्या MCI म्हणजेच गुणाकाराच्या स्पर्धात्मक परस्पर संवादाचा गुणांक किंवा दुकानाच्या आकर्षकता निर्देशांक मध्ये केला जातो या निकषांमध्ये ग्राहकांना प्रस्तावित आउटलेट पर्यंत पोहचण्यासाठीचे अंतर आणि त्याच्या भौतिक आणि ब्रँड प्रतिमेद्वारे प्रतिबिंबित होणारे आकर्षण सेवेच्या प्रकारानुसार ग्राहकांनी अपेक्षित केलेली सेवेची गुणवत्ता किंमत आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो वरील मॉडेलचा उपयोग हा त्याच ब्रँडचे अस्तित्वात असलेले आउटलेट आणि स्पर्धक ब्रँडचे आऊटलेट यांना विचारात घेऊन अनेक अनिश्चित परिस्थितींचे विश्लेषण केल्यानंतर भविष्यातील 15 वर्षांच्या नियोजन कालावधी दरम्यान होण्याची शक्यतांचा विचार करून सेवा सुविधेचे नवीन दुकानाचे स्थान निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो या मॉडेलच्या साह्याने जास्तीत जास्त अंदाजित बाजार हिस्सा आणि महसूल असलेले आउटलेटचे स्थान निश्चित करता येते काही फार मोठ्याचुकीमुळे एकदा सेवा प्रदान करण्याचे ठिकाण स्थिर झाले तरीही ज्या परिस्थीतीमुळे ते आऊटलेट स्थिर झाले होते त्याच चुकीच्या ठरू शकतात प्राध्यापक टॅमी ड्रेझनर यांनी 2009 मध्ये दाखवले आहे की स्थान निश्चित करण्यासाठी कमीत कमी खेदकारक मॉडेल कसे वापरले जाते जेणेकरून अपेक्षित परिस्थितीचा विकसित न झाल्यास कमीत कमी नुकसान कसे सहन करता येते इलेक्ट्रॉनिक चॅनेलची गुणवत्ता व्यवस्थापित करणे प्राध्यापक ए परशुरामन यांच्या मते ई सेवेची गुणवत्ता ही वेबसाइट कार्यक्षमपणे पुरवीत असलेल्या विक्रीची प्रक्रिया उत्पादने आणि सेवाचीं खरेदी आणि वितरण इत्यादींच्या मर्यादेवर अवलंबून असते 2005 मध्ये प्राध्यापक परशुरामन झीथमल आणि मल्होत्रा यांच्या वर्गीकरणानुसार ई सर्व्हिस गुणवत्तेचे मोजमाप गर्भित परिमाण आणि पुनर्प्राप्ती परिमाण या दोन प्रमुख वर्गांखाली केले जाते गर्भित आणि पुनर्प्राप्ती परिणामांवर पुढे चर्चा झाली आहे तर ई सेवेच्या गुणवत्तेचे प्रमुख गर्भित परिमाण सर्वप्रथम यामध्ये चार प्रमुख परिमाणे असणे आवश्यक आहे जे कि कार्यक्षमता पूर्तता सुव्यवस्थेची उपलब्धता आणि गोपनीयता कार्यक्षमता म्हणजे यामध्ये वेबसाइट वापरण्याची सहजता आणि गतीमानता समाविष्ट आहे पूर्तता सेवेच्या वितरण संबंधी वेबसाइटची आश्वासने किती प्रमाणात पूर्ण केली जातात याचा समावेश होतो सुव्यवस्थेची उपलब्धतावेब साइटची योग्य तांत्रिक कार्यक्षमता याचा समावेश होतो शेवटी गोपनीयता किती प्रमाणात वेबसाइट सुरक्षित आहे आणि ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण किती प्रमाणात केले जाते याचा समावेश होतो अपयशाच्या कालावधीमधील पुनर्प्राप्तीचे परिमाण प्रतिसाद देण्याची क्षमता प्रभावीपणे अडचण हाताळून वेबसाईटद्वारे प्रतिसाद देणे नुकसानभरपाई ग्राहकांच्या समस्यांना भरपाई देण्याचे वेबसाइटचे प्रमाण संपर्क व्यवस्था दूरध्वनी आणि ऑनलाइन प्रतिनिधी द्वारा मदतीची उपलब्धता उत्कृष्ट वेबसाइट्स वापरकर्त्यासाठी अनुकूल तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक असतात आणि ग्राहक जेंव्हा अडचणींना सामोरे जात असतात त्यावेळी त्यांना मदत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असते या पाठात आपण एजंट दलाल आणि फ्रँचायझी धारक यांसारख्या सहकाऱ्यांच्या भूमिकेविषयी चर्चा केली वितरण व्यवस्थेमधील वादाचे व्यवस्थापन करण्यासाठी धोरणे आणि इलेक्ट्रॉनिक वितरण व्यवस्थेमधील गुणवत्ता यावर चर्चा केली गेली आहे आपण पुढील पाठात वितरण आणि क्षमता व्यवस्थापित करण्याबाबत असणाऱ्या बाबींची चर्चा करू ऐकल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस चांगला जावो